तर आजच्या व्याख्यानात आपण मेंबर च्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना कशी करावी यावर चर्चा करू तर मी वर्कआऊट चे एक उदाहरण पाहणार आहे ज्याद्वारे आपण या भागाच्या एकूण यिल्ड मुळेक्रिटिकल भाग फुटल्यामुळे आणि ब्लॉक शियरमुळे डिझाइनची ताकद कशी शोधायची हे पाहण्याचा प्रयत्न करू तर हे तीन पैलू वर्कआऊट च्या उदाहरणात दिसतील आणि या उदाहरणात आपण एका कोना च्या विभागातून जाऊ ज्यामध्ये एक पाय गुसेट प्लेटशी जोडलेला असतो याचा अर्थ शिअर लेग प्रभाव चित्रात घेतला जाईल तर त्यासह आपण शिअर लेग रुंदीची गणना कशी करावी आणि शिअर लेगच्या परिणामाची गणना कशी करावी हे पाहू ज्या गोष्टी आपण पाहू तर उदाहरणाकडे येत असताना आपण पाहू शकतो की येथे 2 ISA 75 बाय 80 माफ करा 75 बाय 50 बाय 8 कोन 10 मिमी जाडीच्या त्याच बाजूला असलेल्या गसेट प्लेटशी जोडलेले आहेत तर गसेट प्लेटची जाडी 10 मिमी बाय 4 संख्या मीटर 18 ग्रेड 4 6 व्होल्ट तर व्होल्टची श्रेणी 4 आहे जर गसेट लांब पायाला जोडलेला असेल आणि जर गसेट लहान पायाला जोडलेला असेल तर 6 आणि व्यासाचा व्यास 18 मि असेल तर कोना ची डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ शोधा तर व्यवस्था येथे दर्शविली आहे खरं तर ही व्यवस्था आपण पाहू म्हणजे 18 मिमी व्यासाच्या बोल्टच्या उपस्थितीमुळे आपण गणनेपासून काठावरील अंतर आणि पिच चे अंतर शोधू पण गोष्ट अशी आहे की येथे जोडणी अशा प्रकारे केली जाते की लांब पाय जोडले जातात म्हणजे लांब पाय जोडले गेले आहेत म्हणजे 75 मिमी पाय जोडला गेला आहे तर जर आपण चित्र पाहिले तर ही गसेट प्लेट आहे जी 2 कोन विभागाशी जोडलेली आहे ज्यात लांब पाय जोडलेला आहे आणि दुसरा केस जर लहान पाय जोडलेला असेल तर दोन्ही ठिकाणी आपण पाहू आणि ते येथे जोडलेले आहे तर प्रथम आपण सकल विभागाच्या यिल्ड मुळे मिळणाऱ्या ताकदीची गणना करू तर एकूण विभागाच्या उत्पन्नामुळेTDG ची ताकद तर TDG आपण Fy Ag बाय गॅमा m 0 शोधू शकतो तर Fy 250 असेल आणि Ag ISA चे एकूण क्षेत्रफळ 75 भागिले 50 भागिले 8 हे 938 आणि 2 um कोन आहेत तर गुणिले 2 भागिले गॅमा m0 म्हणजे 1 तर जर आपण गणना केली तर आपण 426 36 किलो न्यूटन बरोबर तर एकूण विभागांच्या यिल्ड मुळे आपण TDGशोधू शकतो त्यानंतर आपण क्रिटिकल विभाग फुटल्यामुळे होणाऱ्या स्ट्रेंथच्या गणनेकडे जाऊ तर व्यास म्हणून 18 आहे तर छिद्राचा व्यास dhअसेल तर छिद्राचा व्यास 18 अधिक 2 म्हणजे 20 मिमी होईल आणि आपण 2 5d असे म्हणू शकतो की पिच चे अंतर गृहीत धरू शकतो म्हणजे 50 मिमी आणि काठावरील अंतर e म्हणजे 1 5 d म्हणजे 30 मिमी तर तुम्ही हे ठीक वापरू शकता तर याचा वापर करून तपशील असा असेल की पिच चे अंतर 50 असेल आणि एज 30 असेल आणि हे अंतर 75 आहे कारण लांब पाय बरोबर जोडलेला आहे आता आपल्याला AncAgo चे मूल्य मोजावे लागेल तर अंक जोडलेल्या पायचे निव्वळ क्षेत्र 75 वजा 8 बाय 2 वजा 20 असेल जर तुम्ही विचार केला तर हा छिद्र व्यास जाडीमध्ये 408 चौरस मिलीमीटर असेल त्याचप्रमाणे थकित पाय Ago च्या थकित एकूण क्षेत्रफळाचे क्षेत्रफळ जे 50 असेल ते पायांची लांबी वजा t भागिले 2 गुणिले t होते तर ते येत आहे 368 चौरस मिलीमीटर तर कोन विभागाचे निव्वळ क्षेत्र Ancअधिक Agoहोईल तर जर आपण या दोन गोष्टी जोडल्या तर आपल्याला 776 चौरस मिलीमीटर मिळेल आता मला बीटा मूल्य मोजायचे आहे बीटा मूल्य आपल्याला 1 4 वजा 0 076 गुणिले Bs गुणिले L c W गुणिले t गुणिले F y गुणिले F u तर जर मी हे मूल्य ठेवले तर मला हे मिळू शकते कारण आता जर हे असे जोडलेले असेल तर ते जोडलेले असेल तर Bs हे अधिक हे बरोबर असेल तर ते 50 अधिक हे 40 आहे हे 40 आहे आणि वजा 8 जाडी Bs भागिले L3 आहे जर आपण बोल्ट पाहिले तर 50 50 मिमीच्या पिच सह 4 बोल्ट असतील तर Lc अंतर 50 गुणिले 3 असेल तर ही 50 गुणिले 3 गुणिले WW ही आऊटस्टँडिंग लांबी आहे जी 50 गुणिले जाडी 8 गुणिले Fy भागिलेFuआहे तर गणना केल्यानंतर आपण बीटा मूल्य 1 242 म्हणून शोधू शकतो बरोबर आता त्याला 0 7 च्या दरम्यान समाधान मानावे लागेल आणि F y भागिले F y भागिले F u भागिले F y गुणिले गॅमा m 0 भागिले गॅमा m 1 म्हणजे F u भागिले गॅमा m 0 भागिले F y भागिले F y गॅमा m 1 हे मूल्य असे येत आहे 1 443 याचा अर्थ बीटा 1 पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे 443 आणि 0 7 पेक्षा मोठे आणि आपल्या गणना केलेल्या बीटामध्ये 1 242 आहे तर याचा अर्थ असा आहे की तो या स्थितीत आहे तर बीटा मूल्य आपण 1 म्हणून विचारात घेऊ शकतो तर आता मी TDN चे मूल्य शोधू शकतो जे आपल्याला 0 9 Fuanc बाय गॅमा m1 अधिक बीटा Fya 0 बाय गॅमाm 0 तर जर मी हे मूल्य ठेवले तर आपल्याला 0 9 गुणिले 4 1 0 गुणिले a n c हे 408 गुणिले 1 25 अधिक बीटा मूल्य आपण 1 242 गुणिले F y गुणिले a 0 हे 368 बाय 1 तर हे मूल्य 224 31 किलो न्यूटन येत आहे बरोबर तर हा एक कोन फुटल्यामुळे होणारा स्ट्रेन आहे तर दोन्ही कोनांसाठी फुटल्यामुळे होणाऱ्या दोन्ही कोनांच्या ताणासाठी ते 2 गुणिले 224 31 असेल तर 448 448 62 किलो न्यूटन तर TDN फुटल्यामुळे होणारा स्ट्रेन हा आहे आणि वैकल्पिकरित्या आपण TDN देखील शोधू शकतो जे पूर्वीच्या गणनेपासून किती विचलन येत आहे हे तपासण्यासाठी आहे जे अल्फाअन Fu बाय गॅमा m 1 गुणिले 2 बरोबर आहे तर जर मी अल्फाचा विचार केला तर कारण ही व्होल्टची 4 संख्या आहे तर हे 0 8aअसेल आपण गणना केली आहे की 776 Fu हे 410 भागिले 1 25 गुणिले 2 तर हे 407 किलो न्यूटन येत आहे तर अंदाजे आपण TDN ची गणना 407 किलो न्यूटन म्हणून देखील करू शकतो आता आपल्याला ब्लॉक शीअरमुळे होणाऱ्या ब्लॉक शीअर स्ट्रेनची गणना करावी लागेल तर त्यासाठी आपल्याला प्रथम गणना करावी लागेल की a b g a b g ची जाडी 3 गुणिले 50 अधिक 30 असेल आणि जाडी 8 होती कारण जर आपण a b g चे मूल्य पाहिले तर हे 30 आहे तर 50 50 आणि 50 4 व्होल्ट आहेत तर हे 30 50 50 50 50 आहे 50 50 50 50 आहे तर मी शोधू शकतो की क्षेत्रफळ 8 गुणिले 3 गुणिले 50 अधिक 30 असेल तर हे 1440 चौरस मिलीमीटर होईल त्याचप्रमाणे a v n निव्वळ क्षेत्र जे आपण शोधू शकतो ते एकूण क्षेत्र निव्वळ क्षेत्र 8 गुणिले 3 गुणिले 50 अधिक 30 वजा 3 5 गुणिले 20 कारण येथे आपण येथून शोधू तर 3 छिद्र निर्देशित केले जातील आणि या छिद्राचा अर्धा भाग निर्देशित केला जाईल तर ते 3 5 असेल 4 नाही तर जर आपण हे मोजले तर आपण 880 चौरस मिलीमीटर म्हणून avn मूल्य शोधू शकतो तर शिअर एकूण क्षेत्रामुळे शिअर क्षेत्राचे क्षेत्रफळ आणि निव्वळ क्षेत्र जे आपण शोधू शकलो तर टेन्सन फेल्युअर मुळे आपण गणना करू शकतो की tg 8 गुणिले 35 असेल याचे कारण असे की जर आपण हा कोन पाहिला तर तो जोडलेला आहे आणि ही लांब लांबी जोडलेली आहे ज्याची लांबी 75 मिमी आहे तर गेजचे अंतर हे 40 आहे तर हे 35 असेल तर avg मूल्य 35 गुणिले 8 असेल तर मी 280 शोधू शकतो आणि atn 8 गुणिले 35 वजा 0 5 असेल 0 5 गुणिले 20 कारण या दिशेने हे निव्वळ क्षेत्र असेल तर संपूर्ण क्षेत्राचा 50 टक्के भाग यात येईल तर मी निव्वळ क्षेत्र 200 चौरस मिलीमीटर म्हणून विचारात घेऊ शकतो तर आता मी t d b 1 मूल्य शोधू शकतो जे या सूत्रावरून मोजले जाते जे 0 9 a v n f u बाय रूट 3 गॅमा m 1 अधिक f y a t g बाय गॅमा m 0 तर जर मी पॅरामीटर्सचे मूल्य ठेवले तर मी t d b 1 मूल्य शोधू शकतो येथे atgचे मूल्य 280 आहे आणि गॅमा m0 हे 1 तर हे मूल्य 213 62 किलो न्यूटन येत आहे 213 62 किलो न्यूटन बरोबर आता म्हणून t d b 1 हे 2 मेंबर साठी होईल म्हणजे 2 मेंबर जोडलेले आहेत तर t d b 1 हे 2 गुणिले 213 62 असेल तर 427 24 किलो न्यूटन बरोबर पुन्हा मी शोधू शकतो की t d b 2 t d b 2 हे a v g f y बाय रूट 3 गॅमा m 0 अधिक 0 9 fuatn बाय गॅमा m 1 तर जर मी avg चे मूल्य 1440 गुणिले 250 बाय रूट 3 गॅमा m0 असे ठेवले तर ते 1 1 अधिक 0 9 गुणिले 410 गुणिले atn म्हणजे 200 गुणिले 1 तर हे 248 किलो न्यूटनवर येत आहे याचा अर्थ 2 कोनांसाठी ब्लॉक शिअर t d b 2 ते 248 गुणिले 496 किलो न्यूटन असेल तर ब्लॉक शीअर फेल्युअरमुळे tdbची स्ट्रेंथ किमान tdb 1 आणि tdb 2 असेल जी 427 24 किलो न्यूटन किमान येत आहे tdb 1 आणि tdb 2 हे tdb मूल्य असेल आता मेंबर td ची डिझाइन स्ट्रेंथ किमान tdg आणि tdb असेल तर जर आपण पाहिले तर ती मूल्ये किमान 426 36 आहेत 448 6 आणि 427 24 म्हणजे 426 36 हा tdb असेल तर जेव्हा सदस्य या कोनात गॅसशी जोडलेला असतो तेव्हा आपण मेंबर च्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना अशा प्रकारे करू शकतो आता जर लहान पाय वायूशी जोडला गेला असेल तर आपण दुसरा पाय पाहू येथे आपण जोडणीची ताकद मोजली आहे जिथे लांब लांबी जोडली गेली आहे आता आपण पाहू शकतो की कमी लांबीच्या बाबतीत काय होते ही एक दुसरी गोष्ट म्हणजे कोणती कार्यक्षम आहे याचा अर्थ कोणती अधिक मजबूत आहे की कमी लांबी आहे याचा विचार केला तर याचा अर्थ जर आपण जोडले किंवा जास्त लांबीचा विचार केला तर आपण ते देखील जोडू शकतो तर या ठिकाणी जोडणी अशी असावी म्हणजे ही 75 आहे आणि ही 50 आहे बरोबर आणि हे बोल्टशी जोडलेले आहे आता या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की येथे गॅस्केट प्लेट उजव्या हाताच्या लहान पायाला जोडलेली आहे तर येथे tdg समान असेल कारणag कोणत्याही परिस्थितीत समान आहे तर हे 426 36 किलो न्यूटन tdg समान असेल परंतु जेव्हा आपण tdn ची गणना करणार आहोत तेव्हा तेथे व्यत्यय येईल कारण तेथे anc भिन्न असेल येथे anc 50 वजा 20 वजा 8 भागिले 2 गुणिले 8 असेल उलटपक्षी पूर्वीच्या ठिकाणी anc चे मूल्य बदलले जाईल ago देखील 75 वजा 8 भागिले 2 असेल तर हे येत आहे 208 हे येत आहे 568 चौरस मिलीमीटर त्याचप्रमाणे मी निव्वळ क्षेत्राचे an मूल्य शोधू शकतो जे पूर्वीच्या क्षेत्रापेक्षा वेगळे होत आहे ते येथे 776 चौरस मिलीमीटर येत आहे बरोबर तर an मूल्य आपण anc मूल्य मोजले आहे आपल्याला ago मूल्य माहित आहे जे आपल्याला आता माहित आहे की बीटा माहित असेल तर आपण tdn मूल्य शोधू शकतो तर या ठिकाण बीटा आपण 1 5 गुणिले वजा 0 076 गुणिले Bs भागिले L c Bs म्हणजे येथे ती 75 असेल ही आउटस्टँडीग लांबी अधिक 25 वजा 8 आणि L c 3 गुणिले 50 आणि W भागिले t किंवा आउटस्टँडिंग लांबी भागिले t गुणिले F y भागिले F u तर हे मोजून आपण 1 133 मिळवू शकतो आणि हे मूल्य 0 7 पेक्षा मोठे आहे आणि 1 443 पेक्षा कमी ज्याची गणना आधी करण्यात आली होती तर बीटा आपण 1 133 म्हणून विचारात घेऊ शकतो बरोबर आता आपण tdnमूल्य शोधू शकतो तर tdn मूल्य आपण 0 9 Fu anc anc शोधू शकतो या ठीकाणी गॅमा m 1 अधिक बीटा 1 133 गुणिले Fy हे 250 गुणिले a g o a g o हे 568 आहे या ठिकाणी गॅमा m0 म्हणजे 1 1 तर हे मूल्य 2 मध्ये येत आहे जर मी केले तर 2 कोनांची एकूण ताकद 415 32 किलो न्यूटन बरोबर तर tdn मूल्य आपण मोजू शकतो आता वैकल्पिकरित्या देखील आपण त्या सूत्रातून tdn मूल्य मोजू शकतो 2 गुणिले अल्फा गुणिले an गुणिले Fu गुणिले गॅमा m1 तर जर मी हे मूल्य 4 व्होल्टच्या संख्येसाठी ठेवले तर ते अल्फा 0 8an हे 776 Fuम्हणजे 410 बाय गॅमा m 1 तर हे मूल्य 407 किलो न्यूटन असेल बरोबर आता तर tdn मूल्य आपण गणना करू शकतो आता येथे ब्लॉक tdb आपण गणना करू tdb च्या गणनेसाठी आपल्याला सरासरीची गणना करावी लागेल माफ करा क्षेत्र a v g a v n हे शिअर आणि निव्वळ क्षेत्रामुळे सकल क्षेत्र आहे त्याचप्रमाणे टेन्साइल a t g आणि a t n एकूण आणि निव्वळ मुळे तर हे 4 क्षेत्र आपल्याला मोजावे लागेल तर जर आपण avg ची गणना केली जी 3 गुणिले 50 अधिक 30 गुणिले 8 असेल कारण हे आपण दाखवले आहे की 4 बोल्ट आहेत जे मी आधी दाखवले आहेत जे मी आधी दाखवले आहेत तर हे 3 गुणिले 50 अधिक 30 हे काठावरील अंतर असेल तर जर आपण असे केले तर आपण 1440 avg म्हणून मूल्य शोधू शकतो त्याचप्रमाणे avn3 गुणिले 50 अधिक 30 वजा 3 5 गुणिले 20 गुणिले 8 हे 880 असेल मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण avnavn चा विचार करणार असतो तेव्हा याचा अर्थ आपण लांबीचा विचार करणार आहोत तर 3 छिद्रे सापडतील आणि त्यातील 50 टक्के 1 छिद्र सापडेल तर a v n आपण मोजू शकतो त्याचप्रमाणे आपण गणना करू शकतो की हे 8 गुणिले 25 असेल कारण जर आपण जोडणी पाहिली तर हे 25 आहे आणि हे आहे तर 8 गुणिले 25 म्हणजे हे देखील 25 माफ करा कारण ही एकूण संख्या 50 आहे याचा विचार केला तर हे 200 होईल त्याचप्रमाणे atn 25 वजा 0 5 गुणिले 20 गुणिले 8 हे 120 चौरस मिलिमीटर असेल तर avg a v n a t g a t n आपण शोधू शकतो आता आपण Tdb 1 आणि Tdb2 शोधू शकतो तर Tdb 1 0 9 a v n f u बाय रूट 3 गॅमा m 1 अधिक f y a t g बाय गॅमा m 0 तर जर मी हे मूल्य ठेवले तर av n मूल्य 880 बाय रूट 3 गुणिले 1 25 atg चे मूल्य 200 आहे तर गणना केल्यानंतर आपण 195 43 किलो न्यूटन मिळवू शकतो म्हणजे 2 कोन विभागाचा Tdb1 हा 2 गुणिले 195 43 ते 390 86 किलो न्यूटन असेल त्याचप्रमाणे मी शोधू शकतो की Tdb 2 मूल्य हे पूर्वीचे सूत्र avgfy जी fy बाय रूट 3 गॅमा m 0 अधिक 0 9 fuatn बाय गॅमा m 1 तर जर मी a v g ची व्हॅल्यू 1440 आणि a t n ची व्हॅल्यू 120 ठेवली तर मला 224 37 किलो न्यूटन किंमत मिळेल तर T d b 2 चे मूल्य 2 गुणिले 224 37 होईल कारण तेथे 2 कोन आहेत तर आपण 448 74 म्हणून मूल्य शोधू शकतो तर Tdb मूल्य Tdb 1 आणि Tdb 2 पेक्षा कमी असेल जे 390 86 किलो न्यूटन होत आहे बरोबर तर डिझाइन स्ट्रेंथ चे Td मूल्य या 3 पेक्षा कमी म्हणजे 426 36 415 32 आणि 390 86 बरोबर म्हणजे ते 390 86 किलो न्यूटन असेल तर मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ जेव्हा कमी लांबीची गुसेट प्लेटशी जोडली जाते तेव्हा मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ 390 86 होईल आता जर आपण तुलना केली तर पहिल्या बाबतीत मूल्य 426 36 किलो न्यूटन येत आहे आणि दुसऱ्याच्या बाबतीत मूल्य 390 86 किलो न्यूटन येत आहे बरोबर येथे लांब लांबी जोडली गेली आहे आणि येथे कमी लांबी जोडली गेली आहे आणि आपण येथे जे पाहतो ते म्हणजे जर लांब लांबी जोडली गेली असेल तर जॉइंट ची ताकद जास्त असते किंवा विभाग अधिक योग्य असतो म्हणून जेव्हा जेव्हा आपण असमान विभाग वापरत असतो तेव्हा आपण त्याच सामग्रीसह अधिक ताकद मिळविण्यासाठी गसेट प्लेटसह लांब लांबी जोडण्याचा प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण अक्षीय तणावाच्या अधीन असलेल्या मेंबर च्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना करू शकतो आणि 3 निकष अनुसरण करतील आणि या 3 ची यादी मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ असेल